सुरुवातीला आपण मागच्या वेळेला काय शिकलो त्याचा आढावा घेऊयात आपण एक्सट्रिंसिक सेमीकंडक्टर पाहिले ज्यांना डोप्ड सेमीकंडक्टर सुद्धा म्हणतात डोपिंग करण्यामागचं करण हे होतं की आपल्याला असं कळलं की इन्ट्रीन्सिक किंवा शुद्ध सेमीकंडक्टर मध्ये खोलीच्या तापमानावर कॅरियर काँसंट्रेशन हे खूप कमी असतं आणि त्यामुळेच कंडक्टिव्हिटी सुद्धा कमी असते उदाहरणार्थ सिलिकॉन मध्ये इन्ट्रीन्सिक सेमीकंडक्टर मध्ये खोलीच्या तापमानात कॅरियर काँसंट्रेशन हे 1010 cm 3 एवढं होतं आणि त्याच बरोबर कंडक्टिव्हिटी ही 3 x 10 6 Ω 1 cm 1 एवढी कमी होती हीच कंडक्टिव्हिटी आपल्याला वाढवायची होती म्हणून आपण सिलिकॉनला एक्सट्रिंसिक सेमीकंडक्टर बनवण्यासाठी त्यात नियंत्रित प्रमाणात अशुद्ध पदार्थ किंवा डोपंट मिसळले आपण हेही बघितलं की कुठल्याही सेमीकंडक्टर मध्ये मास ऍक्शन चा नियम हा पाळला गेलाच पाहिजे जेणेकरून n p ni2 ही परिस्थिती असेल हे समीकरण दिलेल्या तापमानावर स्थिर असतं म्हणजे आपण एका वेळी इलेक्ट्रॉनचं काँसंट्रेशन आणि होल्सचं काँसंट्रेशन ह्या दोन्हीपैकी काहीतरी एकच बदलू शकतो दोन्ही नाही आपण हे सुद्धा बघितलं की डोपंटचे एकूण 2 प्रकार आहेत एक म्हणजे n टाईप आणि दुसरा म्हणजे p टाईप जर 5व्या ग्रुप मधील पदार्थ घातला तर सिलिकॉन मध्ये n टाईप डोपंट दिसतो असे काही पदार्थ म्हणजे फॉस्फरस आर्सेनिक अँटीमोनी सिलिकॉनच्या तुलनेत ह्या सगळ्यांमध्ये एक जास्तीचा इलेक्ट्रॉन आहे म्हणजे कंडक्शन बँड मध्ये एक जास्तीचा इलेक्ट्रॉन आहे हे झालं n टाईप त्याचप्रमाणे 3ऱ्या ग्रुप मधील पदार्थ जसे की बोरॉन ऍल्युमिनियम गॅलियम इंडीयम ई सिलिकॉन मध्ये घालून आपण p टाईप डोपिंग तयार करू शकतो ह्यामुळे n टाईप डोपिंग मध्ये कंडक्शन बँडच्या जवळ काही ऊर्जा पातळी तयार होतात आणि p टाईप डोपिंग मध्ये व्हॅलंस बँड च्या जवळ ऊर्जा पातळी तयार होतात जेणेकरून खोलीच्या तापमानात त्या आयनीकृत होतील आज आपण एक्सट्रिंसिक सेमीकंडक्टर चे अजून काही गुणधर्म पाहुयात आपण आत्तापर्यंत फक्त सिलिकॉन बद्दलच बोलत आलोय सेमीकंडक्टर असलेल्या बाकीच्या पदार्थांच्याबद्दल आणि त्यांच्यातील डोपिंग बद्दल आता माहिती घेऊयात जर आपण जर्मेनियम हा पदार्थ बघितला तर तो सिलिकॉनच्याच ग्रुप मध्ये आहे म्हणजे सिलिकॉन साठी आपण जे पदार्थ डोपंट म्हणून वापरले तेच पदार्थ आपण ह्याच्या मध्ये सुद्धा वापरू शकतो म्हणून आपण फॉस्फरस आर्सेनिक ह्यासारखे 5व्या ग्रुप मधले पदार्थ n टाईप डोपंट म्हणून वापरू शकतो आणि बोरॉन सारखा 3ऱ्या ग्रुप मधील पदार्थ p टाईप डोपंट म्हणून वापरू शकतो जर्मेनियमच्या बाबतीत ह्या डोपंट साठी आयोनायझेशन ऊर्जा काढू शकतो आपण हायड्रोजेनिक मॉडेल वापरू शकतो फक्त फरक एवढाच आहे की जर्मेनियम चं प्रभावी वस्तुमान me हे सीलिकॉनपेक्षा वेगळं असेल तसंच जर्मेनियम ची परमिटीव्हीटी म्हणजेच विद्युत ऊर्जा साठवून ठेवण्याची प्रभावी क्षमता εr ही 16 आहे जी सिलिकॉन साठी 11 पण आयोनायझेशन ऊर्जा काढण्यासाठी आपण तेच हायड्रोजेनिक मॉडेल वापरू शकतो आता काही खऱ्या किमती बघुयात ज्याद्वारे सिलिकॉन आणि जर्मेनियम ह्यांच्यात तुलना करता येईल आता फॉस्फरस आर्सेनिक आणि अँटीमोनी हे तीन n टाईप डोपंट घेऊयात ह्या तिन्हींच्या सिलिकॉनच्या बाबतीत आयोनायझेशन ऊर्जा ह्या अनुक्रमे 45 mev 54 mev आणि 39 mev आहेत तसंचं ह्या तिन्हींच्या जर्मेनियम च्या बाबतीत आयोनायझेशन ऊर्जा ह्या अनुक्रमे 12 mev 12 7 mev आणि 9 6 mev एवढ्या कमी आहेत शिवाय जर्मेनियम ची बँड गॅप सुद्धा कमी आहे त्यामुळे खोलीच्या तापमानात सिलिकॉनसाठी Eg ही 1 10 ev आहे आणि जर्मेनियम साठी Eg ही 0 67 ev आहे हेच आपण p टाईप डोपंट बाबत सुद्धा करू शकतो बोरॉन ऍल्युमिनियम गॅलियम इंडियम आता पुन्हा एकदा सिलिकॉन आणि जर्मेनियम साठी ह्या डोपंटच्या आयोनायझेशन ऊर्जा mev मध्ये बघुयात सिलिकॉनसाठी ह्या ऊर्जा आहेत 45 57 65 157 आणि जर्मेनियम साठी ह्या ऊर्जा आहेत 10 4 10 8 आणि 11 ह्यावरून हेच कळते की सिलिकॉन असु दे किंवा जर्मेनियम दोन्ही एकाच ग्रुप मध्ये आहेत त्यामुळे दोघांचं डोपिंग एकाच पद्धतीने करता येईल जर n टाईप डोपंट हवा असेल तर 5व्या ग्रुप मधील पदार्थ घालावा आणि जर p टाईप डोपंट हवा असेल तर 3ऱ्या ग्रुप मधील पदार्थ घालावा डोपंटचं काँसंट्रेशन हे खूप कमी असतं सिलिकॉनच्या बाबतीत ती किंमत प्रति अब्ज काही भाग एवढी छोटी होती 10 6 म्हणजे भाग प्रति दशलक्ष आणि 10 9 म्हणजे भाग प्रति अब्ज आणि एवढं छोटं प्रमाण सुद्धा वाहकता कित्येक पटीत वाढवण्यासाठी पुरेसं होतं आपण सिलिकॉनच्या बाबतीत बघितलं की जर आपल्याकडे n टाईप डोपंट आहे ज्याचं काँसंट्रेशन 1015 cm 3 आहे किंवा 20 भाग प्रतिअब्ज एवढं आहे तर कंडक्टिव्हिटी किंवा वाहकता सिगमा ही 0 2 Ω 1 cm 1 एवढी वर गेली आपण हे नाही बघितलं की आपण डोपिंग नक्की कसं करतो त्यामुळे नंतर आपण जेव्हा फॅब्रिकेशनचा भाग बघणार असू तेव्हा आपण डोपिंग कसं करतात त्याबद्दल माहिती घेऊयात जर आपण मेटलर्जी ला समांतर विचार केला तर एका पद्धतीबद्दल आपण विचार करू शकतो ती म्हणजे स्टील बनवताना आपण कार्बोनायझिंग अशी एक प्रक्रिया वापरतो ज्यामध्ये आपण कार्बनचं प्रमाण वाढवतो ह्यामध्ये आपल्याकडे मूळ पदार्थ हा उच्च तापमानावर असतो आणि आपल्याकडे कार्बनचा स्रोत असतो जेणेकरून कार्बन हा स्टीलच्या पृष्ठभागावर आणि नंतर आतमध्ये जातो असंच काहीतरी आपण सेमीकंडक्टर च्या डोपिंग बाबत करू शकतो जर आपल्याला n टाईप डोपिंग करायचं असेल तर आपल्याकडे n टाईप डोपंट चा स्रोत असेल वायूस्थितीत असेल किंवा आयन पृष्ठभागावर जोडलेले असतील आयनची ही प्रक्रिया आपण नंतर बघणार आहोत त्यानंतर हा डोपंट पदार्थ मूळ पदार्थाच्या पृष्ठभागात जाईल आणि नंतर आतमध्ये जाईल जर कॉम्पेनसेशन डोपिंग करायचं असेल तर आपण मागच्या वर्गात बघितलं तसं सुरुवातीला आपण n टाईप सेमीकंडक्टर घेतो आणि त्यामध्ये जास्तीचे डोपंट घालून त्याचा p टाईप सेमीकंडक्टर करतो तसंच कॉम्पेनसेशन डोपिंग च्या बाबतीत आपण मूळ n टाईप सेमीकंडक्टर चा काही भाग घेऊन त्यात जास्तीचा p टाईप डोपंट घालतो म्हणजे आपण जास्तीचा बोरॉन घालून त्याचा p टाईप सेमीकंडक्टर करू शकतो हे डोपंट खोलीच्या तापमानात साधारणपणे खूप स्थिर असतात आता काही आकडे बघुयात समजा आपल्याकडे सिलिकॉनमध्ये घालण्यासाठी बोरॉन आणि फॉस्फरस असे 2 डोपंट आहेत बोरॉन हा p टाईप आहे आणि फॉस्फरस हा n टाईप आहे ह्या डोपंटसाठी आपण ऍक्टिवेशन ऊर्जा आणि डिफ्युजन कोईफिशियंट लिहुयात Ea ही डिफ्युजन साठी ऍक्टिवेशन ऊर्जा आहे आणि Do हा डिफ्युजन कोईफिशियंट आहे बोरॉन साठी Do ची किंमत 0 76 आहे आणि Ea ची किंमत 3 5 ev आहे फॉस्फरस साठी Do आणि Ea च्या किमती अनुक्रमे 3 85 आणि 3 6 ev आहेत ह्याचा अर्थ असा की फॉस्फरस किंवा बोरॉन पदार्थात डिफ्युज होण्यासाठी आपल्याला खूप जास्त तापमानाची प्रक्रिया लागेल ह्याचं तात्पर्य असं की सिलिकॉनच्या बाबतीत खोलीच्या तापमानात डोपंटचं काँसंट्रेशन हे खूप स्थिर असतं तर आत्तापर्यंत आपण सिलिकॉन आणि जर्मेनियम हे 2 सेमीकंडक्टर बघितले आपण डोपंटची काही उदाहरणे पाहिली आणि त्यांच्या आयोनायझेशन ऊर्जा काढल्या सिलिकॉन आणि जर्मेनियम हे एकाच ग्रुप मधील असल्याने दोघांसाठी आपण तेच पदार्थ वापरतो बाकीच्या सेमीकंडक्टर च्या बाबतीत मात्र गोष्टी थोड्या किचकट होतात तर पहिल्यांदा गॅलियम आर्सेनाईड बघुयात आपण आधी बघितलं आहे की गॅलियम आर्सेनाईड हे 3 5 एकत्रित सेमीकंडक्टर चं उदाहरण आहे म्हणजे गॅलियम तिसऱ्या ग्रुपमधून आहे आणि आर्सेनिक पाचव्या ग्रुपमधून साधारणपणे गॅलियम आर्सेनाईड मधील बॉंडिंग हे कोव्हॅलंट आहे पण त्या बॉण्डला काही आयनीक गुणधर्म पण आहेत ह्याऐवजी जर आपल्याकडे झिंक ऑक्साईड असता जो 2 6 सेमीकंडक्टर आहे तर तिथे 3 5 पेक्षा जास्त गुणधर्म असतील त्यामुळे गॅलियम आर्सेनाईड ला डोप करणे शक्य आहे पण आता त्यासाठी बऱ्याच शक्यता आहेत हे समजण्यासाठी पिरियोडिक टेबलचा भाग पाहुयात खासकरून गॅलियम आर्सेनाईडच्या बाजूचा भाग आता आपण पिरियोडिक टेबल काढुयात इलेमेंटल आणि कंपाउंड सेमीकंडक्टर च्या वेळेला आपण हे बघितलं आहे तर ग्रुप 2345 आणि 6 बोरॉन कार्बन नायट्रोजन ऑक्सिजन ऍल्युमिनम सिलिकॉन फॉस्फरस सल्फर झिंक गॅलियम जर्मेनियम आर्सेनिक सेलेनियम कॅडमियम इंडियम टिन अँटीमोनी टेलरियम मर्क्युरी थालियम लीड बिसमथ आणि पोलोनियम हा फक्त टेबलमधल्या तिसऱ्या आणि पाचव्या ग्रुपच्या आजूबाजूचा भाग आहे आता आपल्याकडे गॅलियम आर्सेनाईड हा सेमीकंडक्टर आहे आणि n टाईप किंवा p टाईप डोपिंगसाठी त्यात आपण कुठले पदार्थ डोपंट म्हणून घालू शकतो ते आपल्याला पाहायचं आहे डोपंट हे साधारणपणे गॅलियम किंवा आर्सेनिक च्या जागेवर बदलून येतात समजा आपल्याला n टाईप गॅलियम आर्सेनाईड बनवायचा आहे त्यासाठी आपण साधारणपणे चौथ्या ग्रुप मधला पदार्थ निवडुयात कारण त्यांच्याकडे आर्सेनिकच्या तुलनेत अजून एक जास्तीचा इलेक्ट्रॉन आहे त्यामुळे जर आर्सेनिकला चौथ्या ग्रुपमधल्या पदार्थाने बदललं तर आपल्याकडे एक जास्तीचा इलेक्ट्रॉन असेल आणि जर हा इलेक्ट्रॉन उथळ स्थिती असेल तर तो सहजरित्या कंडक्शन बँड मध्ये आयनीकृत होऊ शकतो आणि कंडक्शन साठी उपलब्ध होऊ शकतो त्यामुळे n टाईप डोपिंगसाठी आपण आर्सेनिकला चौथ्या ग्रुप मधल्या पदार्थाने बदलणार आहोत हीच पद्धत p टाईप डोपिंगसाठी पण वापरू शकतो आपण गॅलियम ला दुसऱ्या ग्रुपमधल्या पदार्थाने बदलू शकतो ज्यामध्ये एक इलेक्ट्रॉन कमी आहे किंवा ज्यामध्ये होल आहे त्यामुळे p टाईप मिळेल म्हणून p टाईप साठी गॅलियमला दुसऱ्या ग्रुपमधल्या पदार्थाने बदलावा प्रश्न हा आहे की जर आपल्याकडे चौथ्या ग्रुप मधील अशुद्धता असेल तर काय करावे लागेल असं समजा की आपल्याकडे सिलिकॉन आहे जो गॅलियम आर्सेनाईड मध्ये अशुद्धता आहे इथे 2 मुख्य शक्यता आहेत सिलिकॉन गॅलियमच्या जागी येईल किंवा आर्सेनिकच्या जागी येईल त्यावरून ठरेल की आपल्याला n टाईप मिळेल का p टाईप जर सिलिकॉनने गॅलियमची जागा घेतली आणि सिलिकॉन मध्ये अजून एक इलेक्ट्रॉन असेल कारण एक ग्रुप 3 मधील आहे आणि एक ग्रुप 4 मधील तर तो जास्तीचा इलेक्ट्रॉन कंडक्शन साठी उपलब्ध असेल आणि आपल्याला n टाईप मिळेल त्याऐवजी सिलिकॉनने जर आर्सेनिकची जागा घेतली तर त्याच्याकडे एक इलेक्ट्रॉन कमी असेल आणि आपल्याला p टाईप मिळेल त्यामुळे गॅलियम आर्सेनाईड मध्ये सिलिकॉन घातल्यावर एकतर n टाईप मिळेल किंवा p टाईप ह्या प्रकारच्या डोपिंगला अँफोटेरिक डोपिंग म्हणतात अँफो ह्याचा अर्थ दोन्ही असा होतो म्हणजे एकच पदार्थ n टाईप किंवा p टाईप डोपंट असा दोन्हींपैकी काहीही काम करू शकतो इथ मुख्य अडचण ही आहे की सिलिकॉनची जागा निश्चित करणे खूप अवघड आहे म्हणजे सिलिकॉनचं फक्त गॅलियम मध्ये किंवा फक्त आर्सेनिक मध्ये डोपिंग करणे अवघड आहे त्यामुळे जर आपल्याकडे डोपंट म्हणून सिलिकॉन असेल तर त्याचा प्रकार आणि काँसंट्रेशन नियंत्रित ठेवणं अवघड आहे तर आपण बघितलं की गॅलियम आर्सेनाईड ला डोप करण्यासाठी आपण हे काही पदार्थ वापरू शकतो आता एकच प्रश्न उरतो की ऊर्जा पातळी कुठे स्थित आहेत आता त्यासाठी गॅलियम आर्सेनाईड ची बँड गॅप काढुयात ह आ कंडक्शन बँड आहे आणि हा व्हॅलंस बँड आहे ह्या दोन्हींमधील फरक म्हणजे बँड गॅप ह्या ठिकाणी ही बँड गॅप 1 42 ev एवढी आहे ह्या गॅपचा मध्य सुद्धा काढून घ्या आता जर आपण दुसऱ्या आणि सहाव्या ग्रुप मधील घटक बघितले तर ते खात्रीने गॅलियम आर्सेनाईडच्या बँड गॅप मध्ये अशुद्ध स्थिती तयार करतील आणि ते n टाईप आहेत का p टाईप आहेत त्यावरून ते कंडक्शन बँड च्या जवळ असतील का व्हॅलंस बँड च्या जवळ ते ठरेल सहाव्या ग्रुप मधील घटक हे n टाईप आहेत हा सल्फर आहे सेलेनियम सुद्धा तसाच आहे टेलरियम आहे डोपंटच्या ऊर्जा ह्या मिली इलेक्ट्रॉन व्हॉल्ट्स मध्ये आहेत म्हणजे ही आकृती प्रमाणात नाहीये पण आपण ती फक्त अंदाज येण्यासाठी वापरणार आहोत सिलिकॉन गॅलियम कडे जाऊ शकतो किंवा आर्सेनिक कडे जाऊ शकतो n टाईप सिलिकॉन हा 6 mev आहे आणि ऑक्सिजन हा 400 आहे तसंच आपण दुसऱ्या ग्रुप मधले घटक बघू शकतो बेरीलियम 28 आहे झिंक 31 आहे कॅडमियम जरा जास्त 35 आहे आपण सिलिकॉन p टाईप म्हणून वापरू शकतो जो 35 आहे कार्बन 26 आहे जर आपल्याकडे गॅलियम आर्सेनाईड असेल तर अशुद्धतेच्या प्रकारावरून आपण n टाईप किंवा p टाईप दोन्ही मिळवू शकतो 2 5 सेमीकंडक्टर साठी डोपिंग करताना आपण दुसऱ्या किवना सहाव्या ग्रुप मधील घटक निवडू शकतो जर आपल्याकडे 2 6 सेमीकंडक्टर असेल जसा की झिंक ऑक्साईड किंवा कॅडमियम सल्फाईड किंवा कॅडमियम सेलेनाईड तर आपण ह्याच पद्धतीने n टाईप आणि p टाईप मिळवण्यासाठी योग्य डोपंट निवडू शकतो ह्यावरून आपल्याला हे कळेल की सिलिकॉन असेल जर्मेनियम असेल किंवा गॅलियम आर्सेनाईड असेल त्याला सिंगल क्रिस्टल म्हणजे एकटा स्फटिक लागतो आपण इन्ट्रीन्सिक सेमीकंडक्टर घेतला किंवा एक्सट्रिंसिक सेमीकंडक्टर घेतला तरी आपल्याला एक आदर्श एकटा स्फटिक लागतो ज्यामध्ये काहीही उणीव नसेल हे ह्यासाठी की जेव्हा भरपूर स्फटिक असतात तेव्हा त्यांच्यामुळे सीमा तयार होतात ह्या सीमा उणिवा तयार करतात काही अशुध्दी असू शकते काही रिकाम्या जागा असू शकतात काही हललेल्या जागा असू शकतात स्फटिकात काही दोष असू शकतो आणि जेव्हा ह्या सगळ्या अडचणी असतात तेव्हा दोष असलेली स्थिती निर्माण होते एकूण 2 प्रकारच्या दोष पातळी आहेत एक म्हणजे शॅलो किंवा उथळ उथळ पातळी म्हणजे अशी ओआतली की जी कंडक्शन बँड किंवा व्हॅलंस बँड च्या जवळ असते म्हणून ते बँडच्या कडेच्या जवळ असतात त्यामुळे खोलीच्या तापमानावर ते सहज आयनीकृत होऊ शकतात त्यामुळे अशा उथळ पातळी ह्या कंडक्टिव्हिटी कमी करतात किंवा वाढवतात दुसरा प्रकार म्हणजे डीप किंवा खोल पातळी ह्या पातळी बँडच्या मध्याच्या जवळ असतात किंवा कंडक्शन आणि व्हॅलंस बँड पासून खूप लांब असतात ह्या उदाहरणात इथं ऑक्सिजन आहे जो 400 mev किंवा 0 4 ev एवढ्या अंतरावर कंडक्शन बँडच्या खाली आहे तर अशा खोल पातळी बँड गॅपच्या मध्याच्या जवळ असतात अशा पातळी इलेक्ट्रॉन आणि होल्स साठी पट्टा म्हणून काम करू शकतात ते कंडक्टिव्हिटी बदलू शकतात खासकरून डायरेक्ट बँड गॅप सेमी कंडक्टरच्या बाबतीत जिथे आपण ऑप्टिकल गुणधर्म पाहत असतो खूप पातळी इलेक्ट्रॉन आणि हॉल साठी पट्टा म्हणून काम करू शकतात आणि कुठल्याही ऑप्टिकल संगतीची कार्यक्षमता कमी करू शकते जेव्हा आपण एक्सट्रिंसिक सेमी कंडक्टर मध्ये कंडक्टिव्हिटी बघू त्यावेळेला आपण दोष पातळी बघू आता आपण हे बघुयात की फर्मी लेव्हलची जागा एक्सट्रिंसिक सेमीकंडक्टर मध्ये कशी बदलते तर जेव्हा आपल्याकडे p टाईप किंवा n टाईप डोपंट असेल तेव्हा आपल्याला EF ची जागा शोधायची आहे इन्ट्रीन्सिक सेमीकंडक्टर च्या बाबतीत इलेक्ट्रॉन आणि होल्सचं काँसंट्रेशन अंदाजे सारखंच असतं म्हणून आपण फर्मी लेव्हलच्या जागेसाठी Eg2kT हे समीकरण लिहिलं इन्ट्रीन्सिक सेमीकंडक्टर च्या बाबतीत n p ni अशी स्थिती असते आणि आपल्याला असं कळलं की EFi हे गॅपच्या मध्याच्या खूप जवळ आहे त्यामुळे जर Nc आणि Nv हे एकच असतील तर EFi ची किंमत फक्त Eg छेद 2 एवढीच राहिल पण जर ते एकच नसतील तर ती पातळी मध्यापासून कडेला जाईल पण बहुतेक वेळेला ती मध्याच्या खूप जवळ असेल एक्सट्रिंसिक सेमीकंडक्टर च्या बाबतीत n आणि p हे आता सारखे नाहीयेत खरं तर जर आपल्याकडे n टाईप सेमीकंडक्टर असेल तर आपण हे बघतो की n हा p पेक्षा खूप मोठा असतो आणि जर p टाईप असेल तर p हा n पेक्षा खूप मोठा असतो तर n आणि p मधल्या ह्या फरकाला भरून काढण्यासाठी फर्मी लेव्हल सुद्धा मध्यापासून सरकेल किती अंतराने सरकेल हे काढण्यासाठी इलेक्ट्रॉन काँसंट्रेशन चं समीकरण वापरता येईल आपण सुरुवातीला n टाईप सेमीकंडक्टर घेऊयात ज्यामध्ये ND म्हणजे डोनर्सचं काँसंट्रेशन आहे सगळे डोनर हे पूर्णपणे आयनीकृत झाले आहेत त्यामुळे इलेक्ट्रॉन काँसंट्रेशन हे डोनर काँसंट्रेशन एवढंच आहे हे आपण Ncexp Ec EFnkT असं लिहू शकतो तर EFn म्हणजे n टाईप सेमीकंडक्टर मध्ये फर्मी लेव्हलची जागा ह्यातील काही घटक आपण थोडे पूढे मागे लिहू शकतो त्यामुळे आपल्याला काय मिळेल की EFn EFi म्हणजेच kT ln NDni आहे हे समीकरण मिळवण्यासाठी सुरुवातीला आपण इन्ट्रीन्सिक साठी Ec EFikT हे लिहतो तर आपण 1 आणि 2 ने सुरुवात करतो नंतर आपण 1 आणि 2 ला भागतो आणि काही घटक वेगळ्या ठिकाणी लिहितो जेणेकरून आपल्याला इन्ट्रीन्सिक सेमीकंडक्टर मधल्या फर्मी लेव्हलच्या जागेवर आधारित n टाईप एक्सट्रिंसिक सेमीकंडक्टर मध्ये असलेल्या फर्मी लेव्हलच्या जागेचं समीकरण मिळेल p टाईप साठी पण सारखं समीकरण लिहू शकतो आपल्याकडे EFp EFi आहे ज्याची किंमत kT ln NAni आहे आपल्याला तसलंच समीकरण मिळेल फक्त एक आहे की n टाईप मध्ये डोनरचं काँसंट्रेशन होतं आणि p टाईप मध्ये ऍक्सेप्टरचं काँसंट्रेशन असतं आणि त्याला उणे चिन्ह आहे आता फर्मी लेव्हल कुठं असते ह्यासाठी काही आकडे बघुयात आता n टाईप सिलिकॉन घेऊयात ज्याचा ND हा 1015 cm 3 आहे आपल्याला हे माहीत आहे की खोलीच्या तापमानावर सिलिकॉनची बँड गॅप Eg ही 1 10 ev आहे हे थोडं सोपं करण्यासाठी असं समजुयात की Nc Nv त्यामुळे फर्मी लेव्हलची इन्ट्रीन्सिक जागा EFi ही Eg छेद 2 असेल आणि ही किंमत असते 0 55 ev खोलीच्या तापमानावर सर्व डोनर अणू हे आयनीकृत झालेले आहेत त्यामुळे n ND 1015 cm 3 आपण हेच समीकरण वापरूयात म्हणजे EFn EFi ची किंमत kT ln NDni अशी असेल सिलिकॉनच्या बाबतीत ni ची किंमत 1010 आहे आता ह्यामध्ये किमती भरल्यावर आपल्याला 0 30 ev अशी किंमत मिळते किंवा EFn म्हणजे EFi 0 30 ev आहे म्हणजेच 0 55 0 3 0 म्हणजे डोनर किंवा अशुद्धता मिसळल्याने फर्मी लेव्हल इन्ट्रीन्सिक पातळीच्या वर सरकते जर हे आपल्याला बँड गॅप आकृतीत दाखवायचं असेल तर हा कंडक्शन बँड आहे हा व्हॅलंस बँड आहे आणि ही बँड गॅप आहे हे 1 10 ev आहे EFi ही बँड गॅपच्या मध्ये आहे म्हणून हे आहे 0 आपण n टाईप अशुद्धता मिसळली आहे त्यामुळे इथे डोनर पातळी ED तयार होते ही पातळी कंडक्शन बँडच्या खूप जवळ आहे खोलीच्या तापमानात सगळे डोनर आयनीकृत होतात आणि मग आपल्याला फर्मी लेव्हल इन्ट्रीन्सिक पातळीच्या वर पण डोनर लेव्हलच्या खाली असलेली दिसते आता p टाईप सेमी कंडक्टर घेऊयात अशी एक परिस्थिती घेऊयात जिथे आपल्याकडे NA आहे ज्याची किंमत 1015 आहे आता आपल्याकडे इलेक्ट्रॉनच्या ऐवजी होल्स आहेत होल्स काँसंट्रेशन हे 1015 आहे आता समीकरण बनेल EFp EFi kT म्हणजेच 0 30 ev किंवा EFp बनेल 0 55 0 3 0 25 ev त्यामुळे p टाईप सेमीकंडक्टर मध्ये फर्मी लेव्हल ही इन्ट्रीन्सिक लेव्हलच्या खाली असेल तर आपल्याकडे कोणत्या प्रकारचा एक्सट्रिंसिक सेमीकंडक्टर आहे त्यानुसार आपण फर्मीलेव्हल वर खाली करू शकतो इलेक्ट्रॉन जास्त असतील तर ती कंडक्शन बँड कडे वर जाईल आणि होल्स जास्त असतील तर ती व्हॅलंस बँड कडे खाली येईल आत्तापर्यंत आपण ही जी सगळी गणना केली ती खोलीच्या तापमानावर असणाऱ्या एक्सट्रिंसिक सेमीकंडक्टर साठी आहे जिथे सगळे डोपंट आयनीकृत झालेले असतात मग ते डोनर असतील किंवा ऍक्सेप्टर आता आपण हे बघणार आहोत की डोपंट कॉन्स्टंट किंवा कॅरियर काँसंट्रेशन मध्ये तापमानानुसार कसे बदल होतात तर आपल्याला मुख्यत्वे कॅरियर काँसंट्रेशन तापमानावर कसं अवलंबून आहे ते बघायचं आहे म्हणजे जर n टाईप असेल तर n कसा अवलंबून आहे आणि जर p टाईप असेल तर p कसा अवलंबून आहे सोपी पद्धत म्हणून आपण फक्त n टाईप बघणार आहोत पण ह्या बाबतीतले सगळे मुद्दे आपण p टाईप साठी सुद्धा वापरू शकतो जर आपल्याकडे इन्ट्रीन्सिक सेमीकंडक्टर असेल तर हे वेगळं कसं असेल इन्ट्रीन्सिक सेमीकंडक्टर मध्ये डोपंट नसतात त्यामुळे कॅरियर काँसंट्रेशन n p ni हे NcNvexp EgkT एवढं आहे त्यामुळे n हा तापमानावर कसा अवलंबून आहे हे पहायचं असेल तर हे अवलंबत्व एक्स्पोनेन्शीयल म्हणजे जलद गतीने वाढणारं आहे जर आपण X अक्षावर 1 छेद T आणि Y अक्षावर कॅरियर काँसंट्रेशन चा लॉग असा आलेख काढला तर जोपर्यंत Nc आणि Nv हे तापमानावर अवलंबून नाहीयेत तोपर्यंत आपल्याला सरळ रेष मिळेल त्या रेषेचा उतार हा Eg छेद 2 k एवढा असेल हे इन्ट्रीन्सिक सेमीकंडक्टर साठी झालं एक्सट्रिंसिक सेमीकंडक्टर साठी जो n टाईप आहे इलेक्ट्रॉनचे 2 स्रोत आहेत एक म्हणजे डोनर लेव्हल मधून इलेक्ट्रॉन मिळू शकतात लक्षात घ्या की प्रत्येक डोनर मध्ये सिलिकॉनपेक्षा एक जास्तीचा इलेक्ट्रॉन आहे आणि म्हणूनच तो n टाईप आहे आणि इलेक्ट्रॉनचा दुसरा स्रोत म्हणजे व्हॅलंस बँड मधून इलेक्ट्रॉन मिळू शकतात आता असे 2 वेगवेगळे स्रोत असल्यामुळे n ची किंमत तापमानानुसार वेगवेगळ्या तऱ्हेने बदलते तेच आपण आता बघणार आहोत पहिलं उदाहरण म्हणून आपण एक सेमीकंडक्टर बघुयात जी अगदी तंतोतंत 0 केल्व्हीन आहे इथे आपल्याकडे 0 केल्व्हीनवर n टाईप सेमीकंडक्टर आहे आयनीकृत झालेले कुठलेही वाहक इथे नाहीयेत म्हणजे व्हॅलंस बँड हा भरलेला आहे आणि कंडक्शन बँड हा रिकामा आहे हा n टाईप असल्याने तिथे डोनर लेव्हल पण आहे तीसुद्धा भरलेली हा कंडक्शन बँड आहे आणि हा व्हॅलंस बँड आहे आणि ह्या कंडक्शन बँड च्या खूप जवळ असलेल्या डोनर पातळी आहेत इथे आपण हा फरक जरा जास्तच वाढवून दाखवतोय जेणेकरून कळेल की हे कंडक्शन बँड च्या खूप जवळ आहेत आता आकृतीतला हा वरचा भाग आपण मोठा करून बघुयात ज्यामध्ये कंडक्शन बँड आहे आणि डोनर लेव्हल आहे 0 केल्व्हीन एवढ्या तापमानावर व्हॅलंस बँड मधून अगदी नगण्य इलेक्ट्रॉन मिळतील त्यामुळे आपण व्हॅलंस बँड ला पूर्णपणे विसरून ह्याला फक्त इन्ट्रीन्सिक सेमीकंडक्टर म्हणून पाहू शकतो आपण इन्ट्रीन्सिक हे कंसात घालूयात आता इथे सिलिकॉन मध्ये डोनर लेव्हल ही व्हॅलंस बँड म्हणून काम करेल आणि कंडक्शन बँड हा तसाच राहील आपण फक्त हा भाग वाढवला आहे आणि त्याला इन्ट्रीन्सिक सेमीकंडक्टर म्हणून समजलं आहे ज्यामध्ये डोनर लेव्हल ही व्हॅलंस बँड म्हणून काम करेल आणि कंडक्शन बँड हा सिलिकॉनसाठी कंडक्शन बँडच असेल 0 केल्व्हीन ला डोनर लेव्हल पूर्ण भरलेली आहे आणि कंडक्शन बँड हा पूर्ण रिकामा आहे आता इथे फर्मी लेव्हल ही कंडक्शन बँड आणि डोनर लेव्हलच्या मध्ये असेल आता जर आपण तापमान 0 केल्व्हीन पासून वाढवायला लागलो तर इलेक्ट्रॉन हे डोनर लेव्हल मधून निघून कंडक्शन बँड मध्ये जायला लागतील इथे तापमान इतके कमी आहे की आपण सिलिकॉनच्या व्हॅलंस बँड कडे पूर्ण दुर्लक्ष करू शकतो हे आपण एका ठराविक तापमानापर्यंत करणार आहोत ज्याला आपण Ts म्हणजेच सॅच्युरेशन तापमान म्हणूयात म्हणजे तापमान हे 0 केल्व्हीन पेक्षा जास्त आहे पण ठराविक तापमान Ts म्हणजेच सॅच्युरेशन तापमानापेक्षा कमी आहे ह्या प्रकारात आपण अशी स्थिती बघणार आहोत की जेव्हा इलेक्ट्रॉन हे डोनर पातळीतून आयनीकृत होऊन कंडक्शन बँड मध्ये येतात आणि सगळे डोनर अणू आयनीकृत होईपर्यंत ही क्रिया सुरूच राहते तर सॅच्युरेशन तापमान म्हणजे असं तापमान की ज्यामध्ये डोनर्स हे 90 आयनीकृत झाले असतील काही पुस्तकांमध्ये हीच किंमत 99 सांगितलेली आहे पण आपण 90च धरणार आहोत ह्या Ts ची किंमत काढण्यासाठी आपण इलेक्ट्रॉन काँसंट्रेशन चं समीकरण पाहुयात आपण ह्या पदार्थाला असं इन्ट्रीन्सिक मटेरियल समजुयात ज्यामध्ये डोनर पातळी हीच व्हॅलंस बँड असेल इथे n ची किंमत ही Nc छेद 2 एवढी असेल Nv च्या ऐवजी आपल्याकडे ND असेल जे डोनर काँसंट्रेशन आहे म्हणजेच exp ED2kT ½ ही संख्या तिथे आहे कारण डोनर पातळी ही स्थानिक पातळी आहे त्यामुळे ते एकच इलेक्ट्रॉन घेऊ शकतात एका साधारण बँड मध्ये विरुद्ध दिशेने फिरणारे 2 इलेक्ट्रॉन असू शकतात कारण डोनर्स ह्या स्थानिक पातळी आहेत आणि ते एकच इलेक्ट्रॉन घेऊ शकतात म्हणजे ½ ही संख्या आली आहे जर आपण ह्याला इन्ट्रीन्सिक समजत असू जिथे Ec हा कंडक्शन बँड आहे आणि डोनर हा व्हॅलंस बँड आहे आणि सॅच्युरेशन तापमानावर n ची संख्या ND च्या 90 आहे आपण ह्या किमती इथे घालून Ts साठी समीकरण सोडवू शकतो त्यानंतर आपल्याला Ts ची किंमत 32 केल्व्हीन एवढी मिळते ह्यामध्ये NC हे तापमानावर अवलंबून नाहीये असं आपण समजतो जर हे अवलंबत्व आपण लक्षात घेतलं तर Ts ची किंमत ही अंदाजे 60 केल्व्हीन मिळते पण दोन्ही स्थितीत ही किंमत खोलीच्या तापमानापेक्षा म्हणजे 300 केल्व्हीन पेक्षा खूप कमी आहे ह्याचा अर्थ असा की सिलिकॉनच्या बाबतीत कमी तापमानावर अशी एक स्थिती येते जिथे डोनर्स हे पूर्णपणे आयनीकृत झालेले आहेत मग आपण अशा खालच्या तापमानावर सुरू केलं की जिथं व्हॅलंस बँड मधून येणारे सगळे इलेक्ट्रॉन आपण दुर्लक्षित करू आपल्याला असं कळलं की जसं आपण 0 केल्व्हीन च्या वर जाऊ लागलो डोनर पातळीतून इलेक्ट्रॉन हे आयनीकृत होत राहतील जोपर्यंत आपण सॅच्युरेशन तापमानावर पोहोचू जिथे जवळजवळ सगळे डोनर हे आयनीकृत झाले असतील सॅच्युरेशन तापमानाच्या वर सगळे डोनर अणू आयनीकृत होतात त्यामुळे n म्हणजेच Nd आहे आणि p म्हणजे ni2n आहे जे की ni2Nd हेच आहे आता जर ह्याच्यापुढे आपण तापमान वाढवत गेलो तर एक वेळ अशी येईल की व्हॅलंस बँड मधून इलेक्ट्रॉन आयनीकृत व्हायला लागतील अशा वेळेला सेमीकंडक्टर हा इन्ट्रीन्सिक म्हणून काम करतो आणि आपण ह्या तापमानाला Ti म्हणतो तर Ti म्हणजे असं तापमान जिथं n 1 1 Nd असतं म्हणजे आता जास्तीचे कॅरियर आहेत जे सिलिकॉनच्या व्हॅलंस बँड मधून येत आहेत आणि त्यामुळेच हा इन्ट्रीन्सिक सेमीकंडक्टर होतो आपल्याकडे दोन तापमान होते Ts आणि Ti Ts हे 0 9 Nd होतं आणि Ti हे 1 1 Nd होतं म्हणजे आता आपल्याकडे अशी एक परिस्थिती आहे जिथं कॅरियर काँसंट्रेशन हे 10 मध्ये बदलतं जर आपल्याला Ti म्हणजे इन्ट्रीन्सिक तापमानाची किंमत काढायची असेल तर आपण आकड्यांवर लक्ष देऊयात तर n हा 1 1 Nd आहे आणि आपण त्याला इन्ट्रीन्सिक समजणार आहोत कोणत्याही सेमी कंडक्टर मध्ये एकूण भार हा संतुलित असला पाहिजे म्हणून n p Nd जेणेकरून p हा 0 1 असेल आपल्याला हेही माहीत आहे की n p हे ni2 आहे म्हणून गणना केल्यावर आपल्याला ni ची किंमत 0 33 Nd एवढी मिळते तर n हा डोनर काँसंट्रेशन पेक्षा 10 जास्त आहे आणि त्या तापमानावर ni ची किंमत अंदाजे 0 33 Nd आहे आपण ni NcNvexp Eg2kT हे समीकरण वापरू शकतो पण आता तापमान हे Ti असेल जे इन्ट्रीन्सिक तापमान आहे आता ह्यात परत एकदा किमती घालूयात आपण असं समजूयात की Nc आणि Nv हे तापमानावर अवलंबून नाहीयेत त्यामुळे आपल्याला Ti ची किंमत 584 केल्व्हीन मिळते हेच जर डिग्री सेल्सियस मध्ये बघितलं तर उत्तर मिळेल 310 डिग्री ह्या तापमानाच्या वर सेमीकंडक्टर इन्ट्रीन्सिक सारखाच वागतो सिलिकॉनच्या बाबतीत आपल्याकडे अशी एक स्थिती आहे ज्यात तापमान हे सॅच्युरेशन पातळी पासून म्हणजे 50 60 केल्व्हीन पासून इन्ट्रीन्सिक पातळीपर्यंत म्हणजे 584 केल्व्हीन पर्यंत आहे जिथं कॅरियर काँसंट्रेशन हे स्थिर आहे आणि ते डोनर काँसंट्रेशन च्या एवढं आहे फरक फक्त 10 च्या आसपास आहे म्हणजेच कंडक्टिव्हिटी सुद्धा खूप स्थिर असेल कारण कंडक्टिव्हिटी ही कॅरियर काँसंट्रेशन वर अवलंबून असते जर आपण हे आकडे एकत्र केले आणि कॅरियर काँसंट्रेशन चा लॉग विरुद्ध 1T असा आलेख काढला तर आपण त्याची इन्ट्रीन्सिक सेमीकंडक्टर शी तुलना करून पाहू शकतो इन्ट्रीन्सिक च्या बाबतीत लॉग n विरुद्ध 1T हा आलेख एकदम सरळ रेष येतो आणि ह्याचा एकच स्लोप असतो एक्सट्रिंसिक बाबतीत सुद्धा आपण हे करू शकतो पण इथे आपल्याला 1 ऐवजी दोन स्लोप मिळतील 3 स्थिती असतील ह्या उदाहरणात इथे 1T आहे म्हणून हे कमी तापमान आहे आणि हे उच्च तापमान आहे कमी तापमानात डोनर पातळीमधून इलेक्ट्रॉन येतात आपल्याकडे सरळ रेष आहे ज्याचा स्लोप डोनर आयोनायझेशन मुळे मिळतो त्यानंतर अशी स्थिती असते की सगळे डोनर्स आयनीकृत झालेले असतात आणि कॅरियर काँसंट्रेशन हे अगदी स्थिर असतं काही उच्च तापमानावर आपल्याला व्हॅलंस बँड मधून नवीन कॅरियर मिळतात आणि पदार्थ इन्ट्रीन्सिक सारखा वागतो हे Eg2k आहे आता इथे 3 स्थिती आहेत आयोनायझेशन स्थिती सॅच्युरेशन स्थिती ज्यामध्ये कॅरियर काँसंट्रेशन हे अगदी स्थिर आहे आणि तिसरी म्हणजे इन्ट्रीन्सिक स्थिती ज्यात पदार्थ इन्ट्रीन्सिक सेमीकंडक्टर सारखा वागायला लागतो आता आज आपण इथे थांबुयात पुढच्या वर्गात आपण हे बघणार आहोत की तापमानानुसार कंडक्टिव्हिटी बदलते आपण हे ही बघणार आहोत की इलेक्ट्रॉन आणि होल्सच्या गतिशीलतेवर डोपिंगचे काय परिणाम होतात